नमस्कार आज मी लॅटरली अनसपोर्टेड बीमच्या डिझाइन च्या पायऱ्यांबद्दल चर्चा करणार आहे खरं तर मागील व्याख्यानात आपण लॅटरल टॉर्सनल बकलिंग मोमेंटची गणना कशी करावी आणि लॅटरल टॉर्सनल बकलिंग स्ट्रेस काय असेल यावर चर्चा केली आहे आणि नंतर लॅटरल टॉर्सनल बकलिंगमुळे डिझाइनच्या बेंडिंग च्या स्ट्रेसची गणना कशी करावी हे आपल्याला आढळले आहे आज शेवटच्या दिवसाच्या व्याख्यानाच्या आधारे आपण काही डिझाइन चरणांचे अनुसरण करू आणि त्यानंतर आपण एका उदाहरणातून जाऊ आता रचनेच्या पायऱ्यांमध्ये मुळात आपण प्रथम अंदाजे विभाग मॉड्युलसवर आधारित एक योग्य विभाग शोधण्याचा प्रयत्न करू आणि नंतर आपण तपासू की गृहीत विभाग मेंबर वर येणाऱ्या बेंडिंग शक्तींविरूद्ध बेंडिंग रचनेविरूद्ध सुरक्षित आहे की नाही मग आपण शिअर सुरक्षित आहे की नाही हे तपासू मग आपण डिफ्लेक्शन वेव्ह बकलिंग आणि वेव्ह ट्रिकलिंग तपासण्यासाठी जाऊ तर एक एक करून आपण बीमच्या डिझाइन बेसिस क्रायटेरिया डिझाइनची तपासणी करू जेव्हा आपण करणार असतो तेव्हा आपण एक एक करून डिफ्लेक्शन शियर नंतर वेव्ह बकलिंग आणि वेव्ह ट्रिकलिंग यासारखे निकष तपासू तर रचना करण्याच्या पायऱ्यांकडे प्रथम येत असताना आपण बीमवर कार्य करणारा सेवा भार किती असेल याची गणना करू तर एकदा आपण सर्व्हिस लोडची गणना केली की आपण फॅक्टर लोड देखील शोधू शकतो तर घटक भार मोजल्यानंतर आपण घटक जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स शोधू शकतो तर फॅक्टर शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट आपण वेगवेगळ्या लोडनुसार काही लोड फॅक्टरच्या आधारे मोजू शकतो उदाहरणार्थ ते डेड लोड किंवा लाइव्ह लोड असो किंवा ते विंड लोड किंवा भूकंपाच्या लोडच्या आधारावर असो आपण विशिष्ट घटकाला गुणू आणि फॅक्टर लोड अंतर्गत जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट आणि शियर फोर्स शोधण्याचा प्रयत्न करू त्यानंतर आपण चाचणी प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसपासून सुरुवात करू शकतो म्हणजे आपण या सूत्रावर आधारित प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस शोधू शकतो जे Zp बरोबर MD बाय Fy बाय गॅमा n 0 आहे लक्षात ठेवा की हा विभाग लॅटरली आधार मानला जातो परंतु लॅटरली अनसपोर्टेड बीमच्या बाबतीत लॅटरली टॉर्सनल बकलिंगमुळे मोठ्या प्रमाणात स्ट्रेस कमी होतो तर येथे जे काही सेक्शन मॉड्युलस येईल ते पुरेसे नाही आपल्याला त्यात लक्षणीय वाढ करावी लागेल जेणेकरून निवडलेला विभाग बाजूकडील टोर्सनल बकलिंगमुळे या बेंडिंग मोमेंटशी सुरक्षित राहील तर आपण काय करू शकतो की आपण एक उच्च प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस निवडू जे लॅटरल टॉर्सनल बकलिंगसाठी आवश्यक आहे तर आपण काय करू शकतो की आपण विभाग आकाराच्या अंदाजे 40 ते 60 टक्के वाढवू शकतो म्हणजे प्लास्टिक विभाग मॉड्युलस तर आपण प्रत्यक्षात काय करू हे आपल्याला माहित नाही की वाढीची किती टक्के सरासरी वाढ आहे म्हणजे आवश्यक आहे तर आपण 40 टक्के किंवा 50 टक्के वापरून पाहू शकतो तथापि याचा अर्थ मुळात ही चाचणी आणि त्रुटी प्रक्रिया आहे तर शेवटी आपल्याला चाचणी पद्धत करावी लागेल आणि आपल्याला वास्तविक आवश्यकता शोधावी लागेल इतकी टक्केवारी तुम्ही वाढवली तर तुमचा विभाग सुरक्षित राहील असा कोणताही आधार नाही तरएकदा आपण एक उदाहरण पाहिले की आपण विभागाचा आकार कसा वाढवायचा आणि योग्य विभाग कसा मिळवायचा याचा अनुभव घेऊ तर योग्य विभाग शोधल्यानंतर आपण विभाग मॉड्युलस म्हणजे काय निवडू शकतो तो त्या प्लास्टिकच्या विभाग मॉड्युलसवर आधारित योग्य विभाग आहे तर विभाग I विभाग चॅनेल विभाग असू शकतो म्हणजे आवश्यकतेनुसार आपण एक विशिष्ट विभाग निवडू शकतो आणि नंतर त्या विभागासह आपण तपासतो की पार्श्विक टोर्शन बकलिंगमुळे विभाग इतका मोमेंट घेण्यास सक्षम आहे की नाही जर ते ठीक असेल तर आपण चौथ्या पायरीवर जाऊ शकतो जिथे आपल्याला शिअर योग्य आहे का हे तपासावे लागेल तर आपण शिअर तपासू जर रचना शिअर स्ट्रेंथ बीमवर येणाऱ्या शिअर फोर्स पेक्षा जास्त असेल तर ते ठीक आहे किंवा तुम्हाला पुन्हा वाढवावे लागेल तुम्हाला शिअर काळजी घेण्यासाठी विभागाचा आकार वाढवावा लागेल पायरी 5 मध्ये आपण तक्ता 6 नुसार डिफ्लेक्शन तपासू आणि मर्यादित डिफ्लेक्शन दिले आहे आणि आपल्याला माहित आहे की त्या विशिष्ट बीमवर जास्तीत जास्त डिफ्लेक्शन म्हणजे लोडिंगची स्थिती आणि लोडिंग स्थिती विचारात घेणे तर लोडिंग कंडिशन आणि सपोर्ट कंडिशनच्या आधारे आपण त्या विशिष्ट बीमवरील जास्तीत जास्त डिफ्लेक्शन शोधू शकतो आणि जास्तीत जास्त डिफ्लेक्शन अनुमती मर्यादेपेक्षा जास्त आहे की नाही हे आपण तपासू जर जास्तीत जास्त डिफ्लेक्शन पर्मिसिबल मर्यादेपेक्षा जास्त असेल तर हे सामावून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा विभागाचा आकार वाढवावा लागेल अन्यथा जर तसे नसेल तर विभाग पृष्ठभागाच्या रुंदीच्या दृष्टिकोनातून सुरक्षित असेल तर आपण पुढील पायरीसाठी काय करू शकतो पुढील पायरी म्हणजे लाटांची झुळूक तर आपल्याला माहित आहे की बीमची लाट कदाचित मेंबर वर किंवा आधारावर काम करणाऱ्या कॉन्सन्ट्रेटेड भारामुळे झुकू शकते तर तुम्हाला वेव्ह बकलिंग तपासावे लागेल आणि जर बकलिंगची स्ट्रेंथ त्या विशिष्ट ठिकाणी येणाऱ्या फोर्स पेक्षा जास्त असेल तर ते ठीक आहे अन्यथा आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल किंवा आपण बेअरिंगची लांबी वाढवू शकतो जर आपण बेअरिंगची लांबी वाढवली तर आपण बकलिंगची ताकद देखील वाढवू शकतो मग आपण ते सुरक्षित ठेवू शकतो एकदा ते पूर्ण झाले की पुन्हा आपण लाटा क्रिप्लिंग करण्यासाठी जाऊ तर वेव्ह क्रिप्लिंग होणे देखील आपल्याला विशिष्ट बेअरिंगच्या आधारे तपासावे लागेल तर जर वेव्हची क्रिपलिंग स्ट्रेंथ मध्ये कार्यरत फोर्स च्या स्ट्रेंथ पेक्षा जास्त असेल तर आपण याचा अर्थ असा म्हणू शकतो की हा विभाग सुरक्षित आहे अन्यथा आपल्याला पुन्हा डिझाइन करावे लागेल तर ही अशी प्रक्रिया आहे जी आपल्याला लॅटरली अनसपोर्टेड बीमची रचना करण्यासाठी अनुसरण करावी लागेल तर ही प्रक्रिया मुळात एक चाचणी आणि त्रुटी प्रक्रिया आहे जिथे आपण सुरुवात करू याचा अर्थ असा की आपण विशिष्ट आधारावर एकाविशिष्ट विभागापासून सुरुवात करू त्यानंतर विभागाला बेंडिंग मोमेंट शिअर फोर्स बाजूकडील वेव्ह बक्लिंग वेव्ह क्रिपलिंग आणि डिफ्लेक्शन यांच्याविरुद्ध तपासावे लागेल म्हणून जर सर्व तपासण्या पूर्ण झाल्या असतील आणि त्या उत्तीर्ण होत असतील तर जो विभाग निवडला जाईल तो ठीक आहे अन्यथा तुम्हाला पुन्हा रचना करावी लागेल ही प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेचे अनुसरण करून आता आपण एका उदाहरणातून जाऊ मग ते आपल्याला स्पष्ट होईल तर आपण या उदाहरणातून जाऊया जे येथे दिलेआहे जे जॉइस्टचे कॉम्प्रेशन फ्लेंज बाजूकडून समजले असल्यास 12 किलो न्यूटनचा एकसमान वितरित भार वाहून नेणारा 5 मीटर प्रभावी कालावधीचा एक साधा समर्थित स्टील जॉइस्ट डिझाइन आहे तर येथे बीमची प्रभावी लांबी 5 मीटर आहे आणि बीमवरील भार 12 किलो न्यूटन म्हणून घेतला जातो जो मुळात डेड लोड आणि लादलेला भार आहे तर आपण काय करू शकतो आपण जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट शोधू शकतो तर जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट शोधण्यासाठी आपल्याला घटक भार शोधावा लागेल तर घटक भार जे आपण शोधू शकतो ते म्हणजे 1 बीमवरील भारापेक्षा 5 पट जास्त तर घटक भार हा बीमवर 18 किलो न्यूटन प्रति मीटर असेल मग आपण मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट शोधू शकतो मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट हा मिड स्पॅनमध्ये wl स्क्वेअर बाय 8 असेल कारण तो फक्त सपोर्टेड बीम आहे म्हणून आपण जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट शोधू शकतो कारण Wगुणिले 8 गुणिले Lम्हणजे 55 मीटर ही स्पॅन लांबी 8 होती तर ते येत आहे 56 25 किलो न्यूटन मीटर त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शिअर फोर्स V हा WL भागिले 2 म्हणून आढळू शकतो तर 18 गुणिले L हे 5 गुणिले 2 आहे म्हणून आपण 45 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो आता तर ही पहिली पायरी आहे दुसऱ्या टप्प्यात आपण चाचणी विभाग शोधू शकतो तर प्रारंभिक विभाग शोधण्यासाठी आपण काय शोधू शकतो ते शोधण्यासाठी आपण विभाग मॉड्युलसवर आधारित अंदाजे विभाग शोधू शकतो तरZp आपण शोधू शकतो की M बाय Fy बाय गॅमा M 0 आहे तर M ची गणना आपण 56 25 अशी केली आहे आणि Fy ची आपण गणना केली आहे म्हणजे आपल्याला Fy 250 आणि गॅमा M 0 1 1 म्हणून माहित आहे म्हणून आवश्यक विभाग मॉड्यूलस प्लास्टिक विभाग मॉड्यूलस 247 5 गुणिले 10 चा घन आता हा विभाग मॉड्युलस लेटरली सपोर्टेड म्हणून बीमचा विचार करून मोजला गेला आहे तर लॅटरली अनसपोर्टेड बीमच्या बाबतीत आपल्याला विशिष्ट माध्यमांचा गुणाकार करावा लागेल योग्य सेक्शन मॉड्युलस मिळविण्यासाठी आपल्याला विशिष्ट टक्केवारीसह वाढ करावी लागेल कारण लॅटरली अनसपोर्टेड बीमच्या बाबतीत लॅटरल टोर्सनल बकलिंग दिसून येईल आणि त्यामुळे परमिसिबल असलेला स्ट्रेस बेंडिंग कंप्रेसिव्ह स्ट्रेस काही प्रमाणात कमी होईल तर ते सामावून घेण्यासाठी आपल्याला प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस वाढवण्याची गरज आहे जेणेकरून आपल्याला आवश्यक विभाग मिळू शकेल जो समान असेल तर तसे असल्यास या ठिकाणी आपण 50 टक्के वाढवू शकतो म्हणजे Zp म्हणजे आपण 50 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतो मग आवश्यक Zp गणना केलेल्या झेड च्या 1 5 पट तर हे 371 25 गुणिले 10 घन किलो न्यूटन मीटर माफ करा 10 ते 6 माफ करा 10 घन नॉट किलो न्यूटन Zpतर Zpमिलिमीटर क्यूब असेल माफ करा हे मिलिमीटर क्यूब असेल zp तर आपल्याला सापडलेल्या विभागाचा प्लास्टिक विभाग मॉड्यूलस 371 25 गुणिले 10 घन मिलिमीटर तर आता Is 800 2007 हा कोड पाहताना आपण पाहू शकतो की ISHB 200 40 किलो प्रति मीटरवर आहे जर आपण त्याचा विचार केला तर त्याचे zpZ 414 23 म्हणून येत आहे गुणिले 10 घन मिलिमीटर तर Z p Z आपण प्रदान करू शकतो जे आवश्यकतेपेक्षा जास्त आहे तर जर आपण प्रति मीटर 40 किलो दराने ISHB 200 निवडले तर आपण हे वापरून पाहू शकतो कारण हे आवश्यकतेपेक्षा जास्त आहे तर येथे आपण या विभागाचे गुणधर्म शोधू शकतो जसे की D मूल्य काय आहे समजा 200 मिमी तर Df आपण 200 मिमी शोधू शकतो जसे की आपण सर्व गुणधर्म शोधू शकतो आता कोडमधून सर्व गुणधर्म सापडल्यानंतर आपण मेंबर मध्ये येणारा वास्तविक बेंडिंग स्ट्रेस शोधण्याचा प्रयत्न करू शकतो तर मेंबर मध्ये येणारा वास्तविक बेंडिंग स्ट्रेस या चाचणी विभागाच्या आधारे मोजला जाऊ शकतो आता वेळेच्या कमतरतेमुळे मी या गणनेच्या तपशीलात जात नाही तर जर आपण हे मोजले तर आपण पाहू शकतो की आवश्यक बेंडिंग स्ट्रेंथ स्ट्रेंथ M D पेक्षा कमी असेल जे काही आपल्याला बरोबर आहे तर या विभागासाठी डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ मेंबर वर काम करणाऱ्या जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट पेक्षा कमी येईल तर आपल्याला काय हवे आहे ते म्हणजे आपल्याला विभागाचा आकार वाढवणे आवश्यक आहे तर आपल्याला काय करावे लागेल प्रथम आपण ISHB 200 चा विचार केला पाहिजे नंतर पुन्हा आपण काही उच्च विभागाचा विचार करू शकतो जिथे ZpZ मूल्य यापेक्षा जास्त असेल तर अशा प्रकारे आपल्याला वाढत जायचे आहे आणि हे ठीक आहे की नाही हे आपल्याला तपासावे लागेल आणि वेळेच्या कमतरतेमुळे मी सर्व पायऱ्या तपासणार नाही की मी काय करणार आहे मी अंतिम विभाग शोधणार आहे तर विभागाचा आकार वाढवल्यानंतर आपण पाहू शकतो की ISLB 325 विभाग समान होईल तर ही गणना मी तपशीलात देईन तर ISLB 200 325 विभागासाठी आपण IS कोडमधून संबंधित गुणधर्म शोधू शकतो म्हणजे D 325 मिलीमीटर आहे आणि BF165 मिलीमीटर आहे तर Tf 8 मिलिमीटर Tw 7 मिलिमीटर येत आहे तर आपण Ry शोधू शकतो जिरेशनची किमान त्रिज्या 30 5 मिलिमीटर येत आहे वर्गमुळात त्रिज्या R 1 16 मिमी आणि ZpZ 687 76 म्हणून दिली आहे गुणिले 10 घन मिलीमीटर घन त्याचप्रमाणे इलास्टिक विभाग मॉड्यूलस Z e Z e Z आपल्याला 607 7 गुणिले 10 घन म्हणून Sp 6 पासून शोधू शकतो शोधू शकतो बरोबर आणि नंतर I x x I y देखील आपण बरोबर शोधू शकतो समजा I x x हा 9870 गुणिले 10 गुणिले 4 मिलीमीटर घातांक 4 आहे आणि I y हा 510 8 गुणिले 10 चा घातांक 4 मिलीमीटर चा घातांक 4 च्या बरोबरीचा आहे बरोबर तर या विभागांचे संबंधित गुणधर्म कोडमधून आढळतात आणि नंतर आपण प्रभावी खोली D शोधू शकतो कारण कॅपिटल D 325 वजा 2 गुणिले T f फ्लेंजची जाडी 9 8 अधिक 16 ही मूळ त्रिज्या असेल तर हे 273 4 मिलिमीटर होईल तर जर आपण विभाग पाहिला तर तो असा असेल तर येथून ते D असेल आणि स्मॉल d येथूनच असेल आणि ते म्हणजे हे Tf आहे आणि हे R1 आहे बरोबर तर स्मॉल d हे कॅपिटल D वजा 2 गुणिले T f अधिक R 1 असेल तर यावरून आपण प्रभावी खोलीची गणना करू शकतो मग आपण 273 4 बाय 7 असे गुणोत्तर D बाय Tw शोधू शकतो तर हे 39 होत आहे जे 84 पेक्षा कमी आहे आणि B बाय Tf B बाय Tf हे असेल Bf B म्हणजे Bfy बाय 2 ठीक आहे तर Bf आपल्या कडे 165 आहे तर B 82 5 असेल तर फ्लेंजची जाडी 9 8 हे होत आहे 8 4 जे 9 पेक्षा कमी आहे 4 तर यावरून आपण या विभागाचे प्लास्टिक म्हणून वर्गीकरण करू शकतो तर विभाग प्लास्टिकचा आहे बरोबर तर त्यानुसार आपण नंतरच्या टप्प्यात बेंडिंग मोमेंटचे मूल्य शोधू शकतो आता आपल्याला बेंडिंग स्ट्रेंथ ची गणना करण्याची गरज आहे तर बेंडिंग च्या या टप्प्याच्या गणनेसाठी एकतर आपण कोडमध्ये दिलेल्या आणि आपण आधी चर्चा केलेल्या सूत्रांमधून बेंडिंग स्ट्रेंथ शोधू शकतो किंवा आपण टेबलवरून शोधू शकतो टेबलवरून थेट आपण हे देखील शोधू शकतो की हे KL बाय Ry असेल कारण ते फक्त सपोर्टेड बीम आहे तर KL 5000 असेल आणि R y 30 5 म्हणून देण्यात आला होता तर KL बाय Ry गुणोत्तर 164 बरोबर येत आहे आणि Hf बाय TfH f बाय Tf म्हणजे जर आपण हे काढले तर Hf चे मूल्य फ्लॅंजच्या मध्य ते मध्य अंतर असेल तर हे Hf होईल तर Hf D वजा म्हणजे 325 वजा Hf असेल जे माफ करा Tf Tf 9 8 बाय Tf 9 8 आहे तर Hf बाय Tf गुणोत्तर आपल्याला 32 16 म्हणून मिळत आहे तर KL बाय Ry चे मूल्य 164 आणि Hf बाय Tf चे मूल्य 32 16 असे आहे आपण FcRb शोधू शकतो तर इलास्टिक क्रिटिकल बकलिंग FcRb आपण तक्ता 14 वरून 122 82म्हणून शोधू शकतो लक्षात ठेवा की हे IS 8002007 मधील टेबल 14 मध्ये दिलेल्या डेटाच्या प्रक्षेपणाद्वारे प्राप्त केले गेले आहे तर 14 व्या तक्त्यात KL बाय Ry आणि Hf बायTf च्या वेगवेगळ्या मूल्यांसाठी FcRb मूल्य दिले आहे तर त्यातून आपण इंटरपोलेट करू शकतो आणि आपण 164 आणि 32 16शी संबंधित Fc Rb मूल्य शोधू शकतो तर या FcRb मूल्यासाठी पुन्हा या FcRb मूल्य आणि Fyशी संबंधित तक्ता 13 वापरून आपण डिझाइन बेंडिंग स्ट्रेस म्हणूनFbD मूल्य 93 17 न्यूटन प्रति मिलीमीटर चौरस बरोबर तरFbD मूल्य आपण शोधू शकतो आता प्लास्टिक विभाग MD साठी आपण प्लास्टिक विभागासाठी एक प्लास्टिक विभाग शोधू शकतो जो 1 गुणिले झेड 76 गुणिले 10 घन गुणिले FbD म्हणजे 93 तर हे आपल्याला 58 57 किलो न्यूटन मीटर मिळत आहे 25 किलो न्यूटन मीटर पेक्षा मोठे आहे जो किरणावर सर्वाधिक बेंडिंग मोमेंट होता तर घटक भारामुळे बीमवर जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट 56 25 आहे आणि मेंबर ची डिझाईन बेंडींग स्ट्रेंथ आपल्याला 58 57 मिळत आहे याचा अर्थ लवचिकतेच्या दृष्टिकोनातून ते सुरक्षित होत आहे तर लवचिकतेच्या दृष्टिकोनातून आपण काय पाहू शकतो की किमान आपल्याला हा विभाग वापरावा लागेल हा किमान विभाग आहे जो आपण वापरत होतो तो ISLB 325 बरोबर आहे तर या विभागाद्वारे आपण 58 57 इतकी स्ट्रेंथ प्राप्त करू शकलो जे बीम कडे येणाऱ्या वास्तविक बेंडिंग मोमेंट पेक्षा बरेच काही आहे आता आपण चौथ्या टप्प्यात काय करू आपण शिअर योग्य तपासण्यासाठी जाऊ तर शिअर तपासण्यासाठी आपल्याला डिझाइन शिअर स्ट्रेंथ VD शोधणे आवश्यक आहे जे आपल्याला Fy बाय रूट 3 गॅमा M0 गुणिले D गुणिले Tw बरोबर माहित असेल कारण शिअर वेव्ह द्वारे वाहून नेले जाईल तर वेव्ह चे क्षेत्रफळ D गुणिले Tw आणि Fyबाय रूट 3 गॅमा M 0 हे शिअर स्ट्रेंथ अलोवेबल शिअर स्ट्रेस Fy बाय रूट 3 गॅमा M 0 आहे तर यातून जर आपण मूल्य ठेवले तर मला डिझाइन शिअर स्ट्रेंथ VD चे मूल्य मिळू शकते आता येथे D हा 325 गुणिले Tw हा 7 आहे आणि त्याला T किलो न्यूटन बनवण्यासाठी आपण 10 ने वजा 3 ने गुणाकार करू शकतो जो 299 किलो न्यूटन होत आहे बरोबर तर बीमची डिझाइन शिअर स्ट्रेंथ 299 किलो न्यूटन येत आहे जी सपोर्टवर जास्तीत जास्त शिअर फोर्सपेक्षा जास्त आहे जी 45 किलो न्यूटन आहे जी आपण आधी गणना केली आहे 45 किलो न्यूटन हे फॅक्टर लोडमुळे जास्तीत जास्त शिअर फोर्स आहे आणि डिझाइन शिअर स्ट्रेंथ 299 किलो न्यूटन येत आहे त्यामुळे बीम शिअर बळाविरूद्ध सुरक्षित असते त्यामुळे शिअर विरुद्ध बीम सुरक्षित आहे तर आता आपण काय करू शकतो आपण पुढील पायरीवर जाऊ शकतो डिफ्लेक्शन साठी तपासा तर पुढील टप्प्यात आपण जास्तीत जास्त डिफ्लेक्शन च्या आधारावर विचलन तपासू जे 5 गुणिले WL 2 आहे म्हणून 384 EIआय द्वारे कारण आपल्याला माहित आहे की u dL भार असलेल्या सोप्या सपोर्टेड बीमसाठी जास्तीत जास्त डिफ्लेक्शन 5 गुणिले 384 गुणिले WL 2 म्हणून येते म्हणून 8 WL 2 द्वारे ELद्वारे तर जर आपण ते मूल्य ठेवले तरW हेudLलोड आहे जे येथे 12 आहे तर तुम्हाला लक्षात येईल की आपण फॅक्टर लोड नव्हे तर सर्व्हिस लोड घेत आहोत कारण डिफ्लेक्शन वास्तविक लोडच्या विरूद्ध तपासले जाते जे सर्व्हिस लोड बरोबर आहे तर L मध्ये 5 मीटर आहे तर 5000 मिलिमीटर बाय 384 E I E आपल्या कडे 2 गुणिले 10 चा घातांक 5 आहे कारण स्टीलच्या बाबतीत आपण सामान्यतः 2 गुणिले 10 चा घातांक 5 विचारात घेतो आणि मला आधी आढळले होते जे ISLB 325 साठी 9870 गुणिले 10 ते पॉवर 4 आहे ISLB च्या 325 व्या विभागासाठी I EXS किंवा I Z Z हे असे मानले गेले तर या मूल्याची गणना केल्यानंतर आपण डेल्टा 4 9 मिलिमीटर म्हणून शोधू शकतो आणि अलोवेबल डिफ्लेक्शन L बाय 300 300 असेल तर ते 5000 बाय 300 असेल तर ते 16 67आहे तर अलोवेबल डिफ्लेक्शन 16 67 आहे आणि जास्तीत जास्त डिफ्लेक्शन हे येत आहे जे मान्य करण्यापेक्षा कमी आहे तर ते ठीक आहे तर डिफ्लेक्शन च्या दृष्टिकोनातून निवडलेला विभाग चांगला आहे आता आपण पायरी 6 वर जाऊ पायरी 6 मध्ये आपण काय करू आपण वेव्ह बकलिंग बरोबर तपासू तर वेव्ह बकलिंग आणि वेव्ह बकलिंग आपल्याला तपासावे लागेल तर वेव्ह बकलिंगच्या बाबतीत आपण वेव्ह बकलिंग क्षेत्र शोधण्याचा प्रयत्न करू तर त्यासाठी आपल्याला बेअरिंगची लांबी शोधावी लागेल आता तसे काहीही दिलेले नसल्यामुळे आपण बेअरिंगची लांबी 100 मिमी म्हणून विचारात घेऊ शकतो जर आपण 100 मिमी बेअरिंग लांबी प्रदान केली तर मी वेव्ह बकलिंगचे क्रॉस सेक्शनल क्षेत्र शोधू शकतो जे AB बरोबर B अधिक n1 गुणिले Tw आहे तर येथे आपण B ला 100 म्हणून शोधू शकतो बरोबर मग n1 आता n1 आपल्याला माहित आहे की ते 45 अंश पसरत आहे म्हणून जर आपल्याला आठवत असेल की जर आपल्याला येथे आधार असेल आणि जर आपण याचे बेअरिंग प्रदान केले तर ते न्यूट्रल अक्षापर्यंत पसरेल तर 45 अंश कोनात हे n1 असेल आणि हे B आहे तर Bअधिक n 1 तर n 1 बरोबर D बाय 2 होईल तर n1 हे 325 भागिले 2 गुणिले TwTw 7 म्हणून घेतले गेले तर मी 1837 5 मिलिमीटर मधील वेव्ह बकलिंगसाठी क्रॉस सेक्शनल क्षेत्र शोधू शकतो बरोबर आता आपल्याला वेव्ह ची प्रभावी लांबी शोधायची आहे तर आपल्याला माहित असलेल्या वेव्ह ची प्रभावी लांबी 0 7 गुणिले Dआहे म्हणजे 0 7 गुणिले D आपण आधी गणना केली आहे जी 273 4 आहे तर ते येत आहे 191 38 मिलीमीटर आणि मोमेंट ऑफ इनर्शिया हा BD क्यूब बाय 12 असेल तर 100 गुणिले Tw म्हणजे 7 घन भागिले 12 तर 2858 33 मिलिमीटर घन बरोबर तर आता आपण शोधू शकतो की क्षेत्र A हे B गुणिले Tw असेल तर 100 गुणिले Tw म्हणजे 7 तर 700 चौरस मिलिमीटर बरोबर आणि लॅम्बडा आपण शोधू शकतो L प्रभावी बाय R किमान L भागिले R किमान तरL प्रभावी आपल्याला माहित आहे की ते 191 38 आहे बरोबर आणि R किमान R मुळात I भागिले A आहे तर मी 2858 33चे क्रॉस सेक्शनल क्षेत्र 700 आहे तर हे 2 02 होत आहे बरोबर तर R किमान 2 02आहे तर लॅम्बडा आपल्याला ला 94 74 मिळाला बरोबर तर आतापासून आपल्याला माहित आहे की हे बक्लिंग क्लास C असेल तर तक्ता 9 सी वरून आपण तक्ता 9 सी वरून मूल्य शोधू शकतो आपण शोधू शकतो की लॅम्बडाशी संबंधित FCD मूल्य 94 74 च्या बरोबरीचे आहे आणि Fy हे 114 364 न्यूटन प्रति मिलीमीटर वर्ग म्हणून 250 च्या बरोबरीचे आहे तर वेव्हसाठी डिझाइन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस FCD 114 364 न्यूटन प्रति मिलीमीटर वर्ग येत आहे तर या विभागाची वेव्ह बकलिंग क्षमता A B गुणिले FCD असेल तरAB1837 5 गुणिले FCD मूल्य 114364 आहे म्हणजे 210 किलो न्यूटन येत आहे जे 45 किलो न्यूटनपेक्षा जास्त आहे तर हे ठीक आहे याचा अर्थ वेव्ह बकलिंगच्या दृष्टिकोनातून देखील विभाग समान आहे आता पुन्हा आपण पाहणार आहोत की वेव्ह च्या क्रिपलिंग विरुद्ध ते फेल होणार आहे की नाही तर पायरी 7 मध्ये आपण वेव्ह क्रिपलिंग साठी तपासू तर वेव्ह क्रिपलिंग झाल्यास आपण क्रिपलिंग स्ट्रेंथ शोधू जे B1 अधिक n2 गुणिले Tw गुणिले Fy गुणिले गॅमा m0 असेल आता आपण ते मूल्य ठेवू शकतो तर B 1 हे 100n2 n 2 आहे आपल्याला माहित आहे की ते 2 5 सह विखुरले जाईल बरोबर तर n2 चे मूल्य 2 5 गुणिले 16 अधिक 9 8 हेTf आहे आणि याचा अर्थ फ्लेंजची जाडी आणि 16 ही मूळ त्रिज्या आर 1 आहे तर n2 चे मूल्य आपण यातून 64 5 म्हणून शोधू शकतो तर येथे n2 चे मूल्य 64 5 असे ठेवा आता आपण क्रिपलिंग ची स्ट्रेंट शोधू शकतो तर हे 261 7 किलो न्यूटन होत आहे आणि आधारावर जास्तीत जास्त स्ट्रेंथ येत आहे जी शिअर स्ट्रेंथ 45 किलो न्यूटन आहे आणि क्रिपलिंग स्ट्रेंथ यापेक्षा खूप जास्त आहे तर हा विभाग वेव्ह च्या क्रिपलिंग च्या विरुद्ध आकाराचा आहे तर अशा प्रकारे आपण एकापाठोपाठ एक विभाग तपासू शकतो की फ्लेक्सरच्या दृष्टिकोनातून विभागाचा आकार मिळाल्यानंतर विभाग डिफ्लेक्शन शियर वेव्ह क्रिपलिंग करणाऱ्या वेव्ह बकलिंगच्या विरुद्ध आकाराचा आहे की नाही तर अंतिम विभागाचा आकार शोधण्यासाठी आपल्याला या सर्व तपासण्या कराव्या लागतील तर येथे अंतिम विभागाचा आकार ISLB 325 आहे बरोबर आता मी GUI आधारित मॅटलॅब अल्गोरिदमसह बीमची रचना असलेल्या काही स्लाइड्समध्ये जाऊ इच्छितो तर येथे आपण जे पाहिले आहे ते विशेषतः जेव्हा अनसपोर्टेड बीमसाठी रचना करावी लागते तेव्हा आपल्याला बरीच पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे तर या सर्व गोष्टी स्वहस्ते करणे खूप व्यस्त आहे म्हणून आपण सुचवितो की जर आपण GUI आधारित अल्गोरिदम विकसित करू शकलो तर एकदा ते अतिशय सहजपणे विकसित झाले की आपण ते उपयुक्त बनवू शकतो तर माझ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून काही सॉफ्टवेअर विकसित केले गेले आहे त्यापैकी एक मी येथे प्रदर्शित करीत आहे जिथे दोन प्रकरणांसाठी बीम डिझाइन केले जाते एक बाजूस सपोर्टेड बीमसाठी आणि लॅटरल अनसपोर्टेड बीमसाठी आहे तर एक विशिष्ट प्रकार निवडून आपण त्या केसच्या रचनेकडे जाऊ शकतो म्हणून एकदा आपण निवडले की या ठिकाणी आपण अनसपोर्टेड बीम निवडला आहे तर जर तुम्ही पुढच्याकडे गेलात तर आपण ही आवश्यकता प्रदान करू शकतो जसे की जास्तीत जास्त घटक शिअर योग्य जास्तीत जास्त घटक शिअर काय आहे तर जास्तीत जास्त घटक बेंडिंग मोमेंट किती आहे तर प्रभावी कालावधी किती आहे हे इनपुट आहे जे आपल्याला वापरकर्त्याकडून घेण्याची आवश्यकता आहे आणि बीमवर येणाऱ्या जास्तीत जास्त डिफ्लेक्शन आहे तर आपण सूत्रावरून जास्तीत जास्त डिफ्लेक्शनची गणना करू शकतो आणि हे देखील अल्गोरिदमद्वारे माध्यमांद्वारे केले जाऊ शकते परंतु ते खूप क्लिष्ट असेल कारण अशा परिस्थितीत आपल्याला लोडिंगची स्थिती काय आहे आणि लोडिंग आणि सपोर्ट स्थितीमुळे डिफ्लेक्शन वेगळे असेल आणि ते आपल्याला शोधावे लागेल म्हणून याचा अर्थ असा आहे की आपण विशिष्ट ठिकाणी स्वहस्ते गणना करू शकतो आणि आपण हे मूल्य प्रविष्ट करू शकतो की जास्तीत जास्त डिफ्लेक्शन किती आहे तर आपण इतर गुणधर्म काय करू शकतो जसे की आपण यील्ड स्ट्रेस किती आहे हे ठेवू शकतो की आपण बहुतेकदा वापरल्या जाणार्या Fe 4 1 0 चा विचार करणार आहोत की नाही किंवा नसल्यास आपण स्टीलच्या यील्ड स्ट्रेसचे मूल्य प्रविष्ट करू शकतो नंतर सेफ्टी फॅक्टर तर गॅमा m0 मूल्य जे 1 1 आहे की नाही हे यील्डद्वारे नियंत्रित केले जाते जे क्लॉज 5 1मध्ये दिले आहे किंवा दुसरे काहीतरी जे आपण घेणार आहोत जर आपल्याला येथे आणखी काही प्रविष्ट करावे लागले अन्यथा जर आपण येथे चेक बॉक्स दिला तर आपोआप 1 1 लागेल नंतर देखील यंग मॉड्युलस आपल्याला प्रविष्ट करावे लागेल तर ही सर्व मूल्ये एकदा प्रविष्ट केली की आपण योग्य डिझाइनसाठी जाऊ शकतो तर जरी ते खूप सोपे असले तरी ते ठीक आहे म्हणून एकदा आपण पुढच्या ठिकाणी गेलो की आपण प्रविष्ट केलेला कोणताही डेटा येथे दर्शविला जाईल तर शेवटी आपण जी काही माहिती घेतली आहे ती दर्शविली गेली आहे मग तुमच्याकडे येथे दोन पर्याय आहेत एक म्हणजे आर्थिक विभागासाठी रचना आणि विशिष्ट विभागासाठी तपासणी म्हणून जर वापरकर्त्याला आर्थिक विभाग शोधायचा असेल तर आर्थिक विभाग म्हणजे विभागाचा सर्वात कमी आकार जो दिलेल्या स्थितीत सुरक्षित असेल आणि विशिष्ट विभागाची तपासणी करणे म्हणजे आपण विशिष्ट विभाग निवडू शकतो आणि तो विभाग सुरक्षित आहे की नाही हे आपण तपासू शकतो तर हे दोन्ही पर्याय येथे ठेवले आहेत तर वापरकर्त्यांच्या निवडीनुसार आपण कोणते आवश्यक आहे हे शोधू शकतो तर त्यानंतर जर आपण पुढे जा वर क्लिक केले तर ते परिणाम दर्शवेल तर परिणामांमध्ये आपल्याला दिसेल की सॉफ्टवेअर ISJC 150 बरोबर देत आहे असे जर आपण विचारात घेतले तर येथे आर्थिक विभागासाठी आहे त्यामुळे ISJC 150 साठी विभाग सुरक्षित आहे तर आता जर आपण आउटपुट डॉट डॉक वर क्लिक केले तर मध्यवर्ती गणना फाईलमध्ये दिली जाते जी पाहिली जाऊ शकते आणि जर एका वापरकर्त्याला साधनांच्या दरम्यान तपासायचे असेल तर जर त्याला सॉफ्टवेअरवरील निकालांबद्दल शंका असेल तर तो या आउटपुट फाईलमधून मध्यवर्ती निकाल तपासू शकतो आणि तो पाहू शकतो की ते ठीक आहे की नाही याचा अर्थ जे मोजले गेले आहे ते परिणाम योग्य आहेत की नाही जर ते बरोबर नसेल तर तो माध्यमाचे सॉफ्टवेअर बदलू शकतो म्हणजे तो बदलू शकणारा अल्गोरिदम आणि तो त्यात योग्य बदल करू शकतो म्हणजे आत्मविश्वास मिळविण्यासाठी त्याला मध्यवर्ती गणना तपासणे आवश्यक आहे तर त्यासाठी देखील ते दिले गेले आहे आणि जर वापरकर्त्याला तो पर्याय पुन्हा डिझाइन करायचा असेल तर त्याला रीडिझाइनवर क्लिक करावे लागेल तर ते पहिल्या स्लाइडवर परत जाईल आणि ते योग्य माहिती मागेल तर रीडिझाइनचा पर्याय असा आहे की दुसरा पर्याय वापरला जाऊ शकतो की जर आपण एखादा विशिष्ट विभाग तपासला तर आपण विशिष्ट विभागदेखील तपासू शकतो तर त्यासाठी आपल्याला एका विशिष्ट विभागावर क्लिक करावे लागेल आणि मग ते ठीक आहे की नाही ते आपण पाहू तर या ठिकाणी निवडलेला बीम ठीक नव्हता तर ते दाखवले जाते आणि तिथे देखील तुम्ही आउटपुट शोधू शकता आणि ते सुरक्षित का नाही जे त्या आउटपुटद्वारे तपशीलांमध्ये आढळू शकते आणि नंतर तो पुन्हा डिझाइन करू शकतो आणि इतर काही विभाग शोधू शकतो जे सुरक्षित असू शकतात तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती तर्कशास्त्र विकसित करू शकते आणि एखादी व्यक्ती फ्लोचार्ट बनवू शकते आणि नंतर एक अल्गोरिदम शोधू शकते म्हणून मी प्रेक्षकांना सुचवेन की जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना मी सुचवेन की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तर्कशास्त्रानुसार त्यांचे स्वतःचे अल्गोरिदम तयार करावे त्यांना एक अल्गोरिदम वापरून पाहू द्या आणि त्यांना सोयीस्कर वाटेल अशी कोणतीही भाषा प्रोग्राम लिहू द्या कदाचित पायथन C कदाचित मॅटलॅब कदाचित फोरट्रान जी भाषा सोपी वाटेल ती तो बनवू शकेल आणि त्याच्या पसंतीनुसार आणि त्याच्यागरजेनुसार तो सॉफ्टवेअर विकसित करू शकेल आणि ते एक कस्टमाइज्ड सॉफ्टवेअर असेल जे तो कायमचा वापरू शकेल आणि एकदा ते विकसित झाले की तो पुन्हा विस्तार करू शकतो म्हणजे तो वेगळ्या कोनातून ते अष्टपैलू बनवू शकतो तर नंतर तो इतर काही पैलू समाविष्ट करू शकतो आणि तो ते उपयुक्त बनवू शकतो जेणेकरून त्याला हाताने करण्याची गरज नाही आणि त्याला कंटाळवाण्या गणनेसाठी जाण्याची गरज नाही तर हे सर्व बीमच्या रचनेबद्दल आहे पुढील वर्गात आपण प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसची गणना कशी करावी यासारख्या काही इतर गोष्टींवर चर्चा करू जे आपण पाहू कारण मी या वर्गात समाविष्ट केलेले नाही आणि पार्लिन आणि गॅन्ट्रिग्युअर देखील आपण पुढील काही व्याख्याना मध्ये शिकवले आभारी आहे